नमस्कार आपल्या बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स कोर्सच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नेटवर्क थिअरम वरील चर्चेस सुरुवात करणार आहोत आणि ह्या लेक्चरमध्ये आपण लिनिऍरिटी प्रॉपर्टीज आणि सोर्स ट्रान्सफॉर्मेशन बद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग आता लिनिऍरिटी प्रॉपर्टी ह्या विषयाने सुरुवात करुया लिनिऍरिटी म्हणजे काय कोणत्याही घटकाच्या कारण आणि परिणाम यांच्यातील लिनियर रिलेशनशिप चे वर्णन करण्यासाठीचा गुणधर्म म्हणजे लिनिऍरिटी होय कारण एखादे इनपुट असू शकते जसे की आपण व्होल्टेज किंवा करंट इनपुट दिले की एकतर एनर्जी शोषून घेतली जाते किंवा नष्ट होते अशा प्रकारे या घटकांवर परिणाम होतो सर्किट मध्ये व्होल्टेज किंवा करंट सोर्सेस काही फेनोमेना निर्माण करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला काही घटकांच्या ठिकाणी मिळणारे होल्टेज किंवा करंट आउटपुट असते तरी या ठिकाणी कारण आणि परिणाम यामधील रिलेशनशिप लिनियर आहे आता हा गुणधर्म सर्किट मधील घटकांना मॅनेज करण्यासाठी वापरतात परंतु या लेक्चरमध्ये आपण त्याचा उपयोग केवळ रेझीस्टर साठीच करणार आहोत कारण रेझीस्टरच्या टर्म्समध्ये आपल्याला हा गुणधर्म सोप्या पद्धतीने समजू शकेल आणि त्यानंतर आपण हा गुणधर्म इतर लिनियर घटक उदाहरणार्थ इंडक्टर्स आणि कपॅसिटर्स साठी वापरू शकतो आता लिनियारीटी प्रॉपर्टी ही होमोजिनीटी आणि ऍडीटीव्हीटी या दोन्हींचा संयोग आहे आता होमोजिनीटी म्हणजे काय होमोजिनीटी या गुणधर्मामध्ये जर इनपुट ज्याला नेटवर्कचे एक्सायटेशन असे देखील म्हणतात त्याला कोणत्याही एका कॉन्स्टंट ने गुणलेले असेल तर आउटपुट देखील त्या त्याच कॉन्स्टंटने गुणलेले असेल याचा अर्थ असा की आपले एक्सायटेशन आणि रिस्पॉन्स यांच्यासाठी होमोजिनीटी असेल म्हणजे जर आपण काही विशिष्ट व्होल्टेज इनपुट काही एका कॉन्स्टंटच्या पटीत वाढवले उदाहरणार्थ कॉन्स्टंट K म्हणून ह्याच्या परिणाम स्वरूप कोणत्याही घटकाच्या दोन टोकांमधील व्होल्टेज किंवा त्या घटका मधून वाहणारा विद्युत् प्रवाह देखील ह्याच कॉन्स्टंट K ने गुणला जाईल आता आपण पाहूया की आपल्याला ह्याची व्याख्या कशी करता येईल आपण ओहम्स लॉ चे अनुसरण करणाऱ्या एका रेझीस्टरचे उदाहरण पाहूया जसे ओहम्स लॉ मध्ये आपण व्होल्टेज साठी लिहू शकतो व्होल्टेज करंट I गुणिले रेजिस्टन्स R असेल आता जर हे इथे होमोजिनीटीच्या गुणधर्माला अनुसरून असेल याचा अर्थ असा की जर करंट हा K ह्या कॉन्स्टंटने वाढत असेल तर व्होल्टेज देखील याच कॉन्स्टंट K ने वाढेल तर ह्या प्रकारे आपण काय लिहू शकतो आपण लिहू शकतो K I R म्हणजेच K V लिहू शकतो ऍडीटीव्हीटी प्रॉपर्टी नुसार अनेक इनपुट्सचा रिस्पॉन्स हा प्रत्येक वेगवेगळ्या दिलेल्या इनपुटच्या रिस्पॉन्सची बेरीज असतो आता या सर्किट मध्ये गृहीत धरा की आपल्याकडे 2 व्होल्टेज सोर्सेस आहेत आपण म्हणू शकता की ते कदाचित रेझीस्टर R च्या दोन्ही टोकांमधील दिलेले व्होल्टेज V1आणि V2आहेत V1आणि V2 हे रेझीस्टर R च्या दोन्ही टोकांमध्ये वेगवेगळे दिलेले आहेत त्यातील एक आपण DC सोर्स घेऊया आणि आपल्याकडे आहे रेझीस्टर R आपल्याकडे आहे दुसरा एक DC सोर्स आणि तो ह्या स्वीच द्वारे जोडलेला आहे असे समजू या तर आता जेव्हा तो V1ला जोडलेला आहे तेव्हा आपल्याला काही करंट i1 त्यातून प्रवाहित झाल्याचे मिळेल आणि त्यामधील व्होल्टेज असेल V1आणि आपल्याला मिळेल i1R ही किंमत मिळाल्यानंतर जर आपण पॉईंट 1 कडून पॉईंट 2 कडे स्वीच केले तर त्याचा अर्थ होईल की आता हे व्होल्टेजV2ला जोडलेले आहे तर हे होईल समजा आता हा करंट आहे i2 त्यामुळे V2 हा i2R असेल आता जर समजा आपण दोन्ही V1 आणि V2 एकाच वेळेला दिले जर आपला हा करंट म्हणजे स्वतंत्र व्होल्टेजेस मुळे मिळणाऱ्या स्वतंत्र करंट्सची बेरीज असेल आणि हे V1V2 या इक्वेशन ला धरून असेल म्हणजे i1Ri2R असेल तर यालाच मुळात ऍडीटीव्हीटी प्रॉपर्टी असे म्हणतात म्हणजे आपण स्वतंत्र व्होल्टेजेस किंवा करंट्सच्या रिस्पॉन्सची बेरीज करू शकता आणि करंट किंवा व्होल्टेज यांच्या स्वरूपात आपल्याला अंतिम रिस्पॉन्स मिळू शकतो आता आपण म्हणू की रेझीस्टर हा एक लिनिअर घटक आहे का कारण रेझीस्टरच्या होल्टेज आणि करंट मधील संबंध दोन्ही होमोजिनीटी आणि ऍडीटीव्हीटी प्रॉपर्टी पूर्ण करतात त्यामुळे आपण सर्व सामान्यपणे असे म्हणू शकतो की हे सर्किट लिनियर आहे जर ते दोन्ही होमोजिनीअस आणि ऍडीटीव्ह असेल आता लिनियर सर्किट म्हणजे काय ज्या सर्किट मध्ये केवळ लिनियर घटक असतात डिपेंडंट आणि इंडिपेंडंट सोर्सेस त्या सर्किटला लिनियर सर्किट असे म्हणतात त्यामुळे लिनियर सर्किटमध्ये आउटपुट आणि इनपुटचा लिनियर संबंध असतो आता जरी हे सर्किट लिनियर असले तरी त्याचे इनपुट आउटपुट संबंध नॉन लिनियर होऊ शकतात तरी ह्या शक्यतेमध्ये आपण होमोजिनीटी आणि ऍडीटीव्हीटी वापरू शकतो का जर समजा आपले इनपुट असेल होल्टेज आणि आउटपुट आहे रेझीस्टर मधील पॉवर तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा संबंध असेल ते पुढील प्रमाणे असेल pi2Rv2R तर आता आपण हे विशिष्ट इक्वेशन पाहिले तर होल्टेज आणि पॉवर यांमधील संबंध लिनियर नाही तर ह्या शक्यतेमध्ये आपण रेझीस्टर मधील पॉवर काढण्यासाठी होमोजिनीटी आणि ऍडीटीव्हीटी प्रॉपर्टी वापरू शकत नाही कारण ते एकमेकांशी लिनियर नाहीत त्यामुळेच या विशिष्ट मॉड्यूल मध्ये जे थिअरम्स आपण पाहणार आहोत त्यामध्ये ते पॉवरसाठी लागू होणार नाही कारण इनपुट आणि आऊटपुट मधील संबंध लिनियर नसतील आता आपण लिनिऍरिटी प्रॉपर्टी आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया इथे आकृतीत दाखवल्या प्रमाणे हे एक लिनियर सर्किट गृहीत धरू या आता ह्या इथे आपल्याकडे या विशिष्ट खोक्यामध्ये एक लिनियर सर्किट आहे त्या सर्किटचे कॉन्फिगरेशन काय असेल हे आपणास माहीत नाही आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी एक इनपुट की जे vsअसेल ते दिले आहे आणि ह्या रेझीस्टर R मधून प्रवाहित होणारा करंट काय असेल हे आपल्याला काढायचे आहे आता या ठिकाणी एक गृहीतक आहे की ह्या लिनियर सर्किटमध्ये कोणताही इंडिपेंडंट सोर्स नाही त्यामुळे सोर्स फक्त vsआहे आणि आउटपुट जे आपल्याला मोजायचे आहे तो असेल रेझीस्टर R मधून प्रवाहित होणारा करंट आता जर रेझीस्टर R मधून प्रवाहित होणारा करंट हे आउटपुट आहे आणि एका शक्यते मध्ये जेव्हा आपण vs10V देऊ i2 A घेऊ तर अशा प्रकारे आपण हा प्रयोग करत असाल आपल्याला आत काय आहे ते माहीत नाही परंतु आपण इनपुट टर्मिनल्स ला एक होल्टेज सोर्स लावत आहात आणि आउटपुट टर्मिनल्सला रेझीस्टर R जोडत आहात आणि आपण करंट i मोजत आहात त्यामुळे आपण म्हणू शकता की जर या ठिकाणी आपण एक ऍमीटर लावला आणि त्या ऍमीटर मधून जाणारा करंट आपण मोजत आहात आता जर आपण लिनिअर सर्किटच्या इनपुटला 10 व्होल्ट दिले असतील आणि करंट असेल दोन एंपियर म्हणून जर समजा आपल्याला व्होल्टेज vs1 व्होल्ट दिलेले असताना करंट i ची किंमत काढण्यासाठी विचारले असेल आणि आपल्याला माहित आहे की हे लिनिअर सर्किट आहे आपण कोणताही प्रयोग न करता सरळ म्हणू शकता की इनपुट टर्मिनल्सला 1 व्होल्ट दिले असताना रेझीस्टर मधून वाहणारा करंट 0 2 एंपियर असेल त्याचप्रमाणे रेझीस्टर मधून वाहणारा करंट 1 एंपियर असायला हवा असेल तर इनपुट व्होल्टेजची किंमत काय असायला हवी इनपुट व्होल्टेजची किंमत 5 व्होल्ट असेल कारण हे लिनियर सर्किट आहे आणि ते होमोजिनीटी प्रॉपर्टीला अनुसरून असेल की ज्यामुळे आपण पॅरामिटर K च्या प्रमाणानुसार वाढवले किंवा कमी केले तरी इनपुट आउटपुट संबंध बदलणार नाहीत त्यामुळे इनपुट K च्या प्रमाने वाढवले किंवा कमी केले तर आउटपुट देखील K च्या प्रमाणातच वाढेल किंवा कमी होईल आता आपण एक उदाहरण पाहूया ज्याबद्दल आपण चर्चा केली उदाहरणार्थ लिनिआरीटी ऍडीटीव्हीटी आणि होमोजिनीटी ह्या प्रॉपर्टीज समजून घेण्यासाठी समजा या सर्किट्स मध्ये व्होल्टेज सोर्स असेल vs12V आणि आपल्याला 4 ओहम रेझीस्टन्स मधून वाहणारा करंट I0 काढायचा आहे जेव्हा व्होल्टेज असेल 12 व्होल्ट आणि 24 व्होल्ट तर ही होमोजिनीटी शक्यता असेल तर आपल्याला काय करायला हवे मागील आठवड्यात चर्चा केल्या नुसार अशा प्रकारची सर्किट्स सोडवण्यासाठी आपण मेश ऍनालिसिस चा वापर केला होता तर आता इथे आपण पुन्हा एकदा मेश ऍनालिसिसचा वापर करणार आहोत आणि पहिल्या शक्यतेनुसार जेव्हा vs12 व्होल्ट असेल तेव्हा करंट I0 ची किंमत काढण्याचा प्रयत्न करू त्यामुळे जर आपण ह्या दोन लुप्सवर KVL चा उपयोग केला म्हणजे समजा जर आपण मेश करंट्स i1 आणि i2 घेतले त्यामुळे ह्या विशिष्ट मेशसाठी आपण लिहू शकता 12i1 4i2vs0 4i116i2 3vx vs0 आता आपण पाहिलं की vx ची किंमत काय आहे vx2i1 म्हणून हे इक्वेशन अशा प्रकारे लिहिता येईल 10i116i2 vs0 आणि आपण दोन्ही इक्वेशन्स वापरू शकता आणि सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल i2vs76 जेव्हा आपण vs12 V ही शक्यता पाहाल तेव्हा आपल्याला मिळेल I0i21276 A आता पुन्हा एकदा VS हे 24V असताना आपल्याला संपूर्ण सर्किट इक्वेशन्स लिहिण्याची गरज नाही कारण आपल्याला माहित आहे हे विशिष्ट सर्किट लिनियर सर्किट आहे त्यामुळे आपण काय कराल तर सरळ होमोजिनीटी प्रॉपर्टी वापराल आणि आपण म्हणू शकता की त्या शक्यते मध्ये जिथे vs24V आहे तिथे I0 ची किंमत 2476 A असेल म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा सोर्सेसची किंमत दुप्पट असेल तेव्हा होमोजिनीटी प्रॉपर्टी मुळे I0 ची किंमत देखील दुप्पट असेल आता आपण आणखी एका महत्त्वाच्या सुपरपोझिशन थिअरम बद्दल बोलूया आता जर सर्किट मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त इंडिपेंडेंट सोर्सेस असतील तर व्होल्टेज किंवा करंट यापैकी कोणत्याही एका विशिष्ट व्हेरिएबल ची किंमत काढण्यासाठी नोडल किंवा मेश ऍनालिसिस यापैकी एक मार्ग असतो ज्याबद्दल आपण मागच्या आठवड्यात चर्चा केलेली होती आता एका दुसऱ्या ठिकाणी प्रत्येक इंडिपेंडंट सोर्सचे व्हेरीएबल्सवर वेगवेगळे योगदान काढावे लागेल आणि त्यानंतर व्हेरीएबलची अंतिम किंमत काढण्यासाठी त्याची आपल्याला बेरीज करावी लागेल तर अशा प्रकारे जेव्हा आपण प्रत्येक इंडिपेंडंट सोर्सचे योगदान वेगवेगळे काढता आणि त्यानंतर त्याची बेरीज करता त्याला सुपरपोझिशन थिअरम असे म्हणतात तर आपण सुपरपोझिशन थिअरम मध्ये काय करतो सुपरपोझिशन थिअरम मध्ये एखाद्या घटकाच्या दोन टर्मिनल्स मधील व्होल्टेज म्हणजे प्रत्येक इंडिपेंडंट सोर्स वेगवेगळा दिलेला आहे असे गृहीत धरले असता निर्माण होणाऱ्या त्या घटकाच्या टर्मिनल्स मधील व्होल्टेजेसची बेरीज असते तर ज्या ठिकाणी आपल्या नेटवर्कमध्ये जर आपल्याकडे अनेक व्होल्टेज सोर्सेस किंवा अनेक करंट सोर्सेस असतील हे संपूर्णपणे सुपरपोझिशन थिअरम ची संपूर्ण प्रॉपर्टी देईल आपल्याला एका वेळेला एकच सोर्स घ्यावा लागेल आणि आपल्याला हव्या असलेल्या घटकाच्या दोन टर्मिनल्स मधील व्होल्टेज त्या घटका मधून वाहणारा करंट काढावा लागेल म्हणजे दिलेल्या घटकाची प्रॉपर्टी आपणाला काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हेरिएबलची किंमत स्वतंत्रपणे प्रत्येक आणि स्वतंत्र व्होल्टेज किंवा करंट सोर्ससाठी मिळेल त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल व्हेरिएबलच्या अंतिम किमतीसाठी तो कदाचित व्होल्टेज किंवा करंट असेल का कारण हा सुपरपोझिशन थिअरम लिनिआरीटी प्रॉपर्टीचे अनुकरण करतो तर त्यामुळे ज्यावेळी एखादे सर्किट सोडवण्यासाठी आपल्याला जेव्हा सुपरपोझिशन थिअरम वापरायचा असतो तेव्हा दोन्ही होमोजिनीटी आणि ऍडीटीव्हीटी लागू होतात आता हे सुपरपोझिशन थिअरम तत्त्व प्रत्येक इंडिपेंडंट सोर्सचे स्वतंत्रपणे असणारे योगदान मोजून एकापेक्षा जास्त इंडिपेंडंट सोर्स असलेल्या लिनियर सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला मदत करते आता हा सुपरपोझिशन थिअरम वापरण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टींची नोंद घ्यावी लागेल ते म्हणजे जेव्हा आपण सर्किट सोडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा एका वेळेला एकच इंडिपेंडेंट सोर्स गृहीत धरायचा आणि दुसरा इंडिपेंडंट सोर्स त्यावेळी टर्न ऑफ करायचा म्हणजे बंद ठेवायचा तर बंद ठेवायचा म्हणजे काय व्होल्टेज सोर्सच्या संदर्भात शॉर्टसर्किटेड असेल आणि करंट सोर्स च्या संदर्भात तो ओपन सर्किटेड असेल तर जर आपल्या नेटवर्क मध्ये एकापेक्षा जास्त व्होल्टेज आणि करंट सोर्सेस असतील तेव्हा आपल्याला एका वेळी एकच सोर्स घ्यावा लागेल आणि इतर सोर्सेस एक तर शॉर्टसर्किटेड करावे लागतील जर ते व्होल्टेज सोर्सेस असतील आणि ओपन सर्किटेड करावे लागतील जर ते करंट सोर्सेस असतील आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ते विशिष्ट गृहीतक डिपेंडंट व्होल्टेज किंवा करंट सोर्सेससाठी वापरू शकणार नाही आणि आपल्याला त्यांना सर्किट बरोबरच ठेवावे लागेल आणि सोडवायला लागेल ज्या पद्धतीने नोडल ऍनालिसिस किंवा मेश ऍनालिसिस वापरून इतर सर्किटसाठी आपण सोडवले होते त्यामुळे सर्किट मधील डिपेंडंट सोर्स म्हणजे व्होल्टेज किंवा करंट सोर्स तसेच ठेवावे लागतील त्यामुळे सारांश म्हणून आपण असे म्हणू शकतो की सुपरपोझिशन थिअरम वापरण्यासाठी आपल्याला प्रथम सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस एक वगळता बंद करावे लागतील कोणतेही नेटवर्क ऍनालिसिस तंत्र वापरून ऍक्टिव्ह सोर्स मुळे येणारे आउटपुट कदाचित व्होल्टेज किंवा करंट काढावे लागेल आता आपल्याला इतर इंडिपेंडंट सोर्सेससाठी याची पायरी 1आणि 2 पुन्हा करावी लागेल त्यामुळे ह्या दोन पायऱ्या इतर इंडिपेंडेंट सोर्सेससाठी जे एका वेळेला एक असे घेतलेले असतील त्यांसाठी पुन्हा वापराव्या लागतील त्यामुळे सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस पासून मिळणारे योगदान काढण्यासाठी आपल्याला बीजगणितीय पद्धतीने त्यांची बेरीज करून एकूण योगदान काढावे लागेल त्यामुळे सुपरपोझिशन थिअरम वापरताना आणि सर्किट मधील व्हेरीएबल्स शोधण्यासाठी ह्या चार पायऱ्या उपयोगात आणल्या जातात आता एक महत्त्वाचा तोटा आपल्याला पाहायला मिळेल ज्यावेळी आपण सुपरपोझिशन थिअरम वापराल तो म्हणजे आपल्याला थोडे जास्त काम करावे लागेल कारण अतिशय साधे आहे जेव्हा आपण सुपरपोझिशन थिअरम वापरता तेव्हा आपल्याला एका वेळी एकच सोर्स द्यावा लागतो म्हणजे याचा अर्थ असा की त्या एकाच सर्किटचे नेटवर्क मधील एकूण इंडिपेंडंट सोर्सेसच्या इतक्या पटीने इतक्या वेळा ऍनालिसिस करावे लागेल समजा इथे तीन इंडिपेंडंट सोर्सेस आहेत याचा अर्थ असा की आपल्याला तीन सर्किटचे ऍनालिसिस करायचे आहे आणि त्यानंतर त्यांना एकत्र आणून आपल्याला अंतिम आउटपुट मिळवायचे आहे याचा अर्थ असा होतो की आपल्याला तेच सर्किट तीन वेळा ऍनालाइज करायचे आहे त्याला सोपे करत सोपे करत याचा अर्थ व्होल्टेज सोर्सेस हे एक तर शॉर्टसर्किटेड किंवा करंट सोर्सेस ओपन सर्किटेड करावे लागतील एक वगळता की ज्याचे आपल्याला सर्किट मध्ये ऍनालिसिस करायचे आहे तर त्यामुळे यामध्ये आपल्याला सर्किट ऍनालिसिसचे जास्त काम करावे लागेल परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला अतिशय क्लिष्ट सर्किट हे अतिशय साध्या सर्किट मध्ये रीड्यूस करता येण्यासाठी त्याची आपल्याला मदत होते कारण आपण व्होल्टेज सोर्स ची जागा शॉर्टसर्किटने भरतो आणि करंट सोर्सची ओपन सर्किटने त्यामुळे सुपरपोझिशन थिअरम वापरून जरी आपण अनेक सर्किट्स एकावेळी एकच एक व्होल्टेज सोर्स किंवा एकच करंट सोर्स घेऊन अशा पद्धतीने ऍनालिसिस करत असता परंतु हे करताना आपल्याला सोल्युशन खुप लवकर मिळते कारण आता सर्किट्स जेव्हा अनेक सोर्सेस जोडलेले असतात त्याच्या तुलनेत आता खूप सोपी झालेली आहेत आणि आपण त्या सर्किट्सचे ऍनालिसिस करत आहात आणि सुपरपोझिशन थिअरम हा लिनिआरीटीवर आधारित आहे म्हणून त्याचे ऍनालिसिस करणे हे त्यामानाने सोपे आहे आणि त्यानंतर प्रत्येक रिस्पॉन्स नुसार अंतिम आऊटपुट मिळवणे देखील आता जसे की आपण आधी चर्चा केलेली आहे की व्होल्टेज आणि पॉवर तसेच करंट आणि पॉवर यांच्यातील संबंध नॉनलिनियर आहेत त्यामुळे आपण पॉवरची किंमत काढण्यासाठी सुपरपोझिशन थिअरम वापरू शकत नाही कारण रेझिस्टन्सने शोषून घेतलेली पॉवर ही व्होल्टेज आणि करंट यांच्या वर्गावर अवलंबून असते की जी व्होल्टेज आणि करंट यांमधील संबंध नॉनलिनियर आहे आता जर आपल्याला पॉवरची किंमत काढायची असेल तर आपण काय कराल आपण सुपरपोझिशन थिअरमच्या मदतीने करंट किंवा व्होल्टेज यांची एक तर किंमत काढू शकता आणि त्यानंतर शेवटी त्यावरून पॉवरची किंमत काढू शकता त्यामुळे आपण काय करू शकता तर साधे सोपे रिलेशन आहे Ir आणि सुपरपोझिशन थिअरम वापरून रेझीस्टरच्या टर्मिनल्स वरील व्होल्टेज काढू शकता आपल्याला शेवटी व्होल्टेज मिळेल आपण या इक्वेशनच्या मदतीने पॉवर काढू शकता pi2Rv2R त्यामुळे सुपरपोझिशन थिअरम वापरून आपल्याला थेट पॉवर काढण्याची आवश्यकता नाही परंतु आपण VI असे लिनियर रिलेशन वापरू शकता आणि त्यानंतर सुपरपोझिशन थिअरम सर्किट सोडवण्यासाठी वापरू शकता आता आपण आणखी स्पष्टपणे सुपरपोझिशन थिअरम समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया आता या ठिकाणी दोन सोर्सेस आहेत जर आपण या विशिष्ट सर्किट मध्ये पाहिलेत तर आपल्याकडे दोन सोर्सेस आहेत एक आहे व्होल्टेज सोर्स आणि दुसरा करंट सोर्स आता आपल्याला 4 ओहम रेझीस्टर च्या दोन टर्मिनल्स मधील व्होल्टेज काढायचे आहे त्यामुळे आपण म्हणू शकता की आपण ह्या सर्किटला दोन भागात विभागूया एका वेळी आपण एक सोर्स घेत आहात तर आपण पहिला व्होल्टेज सोर्स घ्याल आणि दुसरा करंट सोर्स घ्याल आणि त्यानंतर सर्किटचे ऍनालिसिस कराल समजा जेव्हा आपण प्रथम व्होल्टेज सोर्स घेता आणि हे सर्किट ऍनालाइज करता तेव्हा आपल्याकडे 4 ओहम रेझीस्टरच्या दोन टर्मिनल्स मधील व्होल्टेज असेल v1आणि जेव्हा आपण सर्किटमध्ये करंट सोर्स घेता तेव्हा आपल्याकडे 4 ओहम रेझीस्टरच्या दोन टर्मिनल्स मधील व्होल्टेज मिळेल v2हे लिनियर सर्किट असल्यामुळे रेझीस्टरच्या दोन टर्मिनल्स मधील अंतिम व्होल्टेज असेल v1v2v तर आपण एकावेळी एक सोर्स घेऊया समजा जर आपण प्रथम व्होल्टेज सोर्स घेतला तर आपण काय कराल करंट सोर्सला ओपन सर्किट कराल आता या ठिकाणी आपल्याला अपडेटेड सर्किट पाहायला मिळेल अशाप्रकारे इथे आपल्याकडे 6 व्होल्ट आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 ओहम रेझीस्टरच्या दोन टर्मिनल्स मधील व्होल्टेज काढण्याची आवश्यकता आहे त्यामुळे हे सर्किट सोपे होईल आणि त्यामुळे आपल्याला फक्त किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरायला लागेल आणि v1 व्होल्टेजची किंमत काढावी लागेल की जी या ठिकाणी 2 व्होल्ट अशी येते आता v2 काढण्यासाठी आपण काय कराल आपल्याला सरळपणे व्होल्टेज सोर्सला शॉर्टसर्किट करावे लागेल आणि करंट सोर्स द्यावा लागेल त्यामुळे या शक्यते मध्ये काय होईल तर आपल्याला या विशिष्ट ठिकाणी करंट डिव्हिजन वापरावे लागेल आणि आपल्याला 4 ओहम रेझीस्टर मधून वाहणारा करंट मिळेल की जो 2 अँपियर असेल त्यामुळे या शक्यते मध्ये व्होल्ट आहे v2आपल्याला मिळेल 8 व्होल्ट आणि शेवटी सुपरपोझिशन वापरून आपण असे म्हणू शकता की ह्या विशिष्ट सर्किट मधील 4 ओहम रेझीस्टरच्या दोन टर्मिनल्स मधील एकूण व्होल्टेज 10 व्होल्ट असेल आता आपण एका सर्किट मध्ये एक डिपेंडंट व्होल्टेज सोर्स असेल असा थोडासा अवघड प्रॉब्लेम घेऊया तर आता आपल्याला सुपरपोझिशन थिअरम वापरायचा आहे या ठिकाणी आपण पाहू शकाल की एक करंट सोर्स एक व्होल्टेज सोर्स आहे आणि इथल्या 5 ओहम रेझीस्टन्स मधून प्रवाहित होणारा करंट i0 आपल्याला काढायचा आहे हा आपला उद्देश आहे त्यामुळे आपण करंट डिव्हाइड कराल i0i0i0 4 एंपियर करंट सोर्सचे कॉन्ट्रीब्युशन असेल i0 आणि i0 हे आहे 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्सचे कॉन्ट्रीब्युशन आता प्रथम i0 काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आपल्याला 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करावा लागेल तर आपण जेव्हा हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करू तेव्हा आपल्याला हे सर्किट मिळेल आपण आता बदल करू शकणार नाही किंवा कोणतेही डिपेंडंट सोर्सेस ओपन सर्किट किंवा शॉर्टसर्किट करू शकणार नाही त्यामुळे या शक्यते मध्ये हा डिपेंडंट सोर्स आहे तसा आपल्याला सर्किट मध्ये ठेवावा लागेल व्होल्टेज सोर्सची किंमत असेल 5i0 कारण आत्ता इथे या विशिष्ट सर्किट मध्ये व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करून आपण ऍनालाइज करत आहोत तिथे i0 हा करंट प्रवाहित होत आहे तर आता आपल्याला काय करावे लागेल आपल्याला आता i0ची किंमत काढण्यासाठी मेश ऍनालिसिसचा वापर करावा लागेल तर आपण येथे तीन लुप पाहू शकतो आता प्रत्येक लुपला जर आपण किरचॉफ लॉ लावला आणि त्यानंतर i1 साठी करंट असेल 4 एंपियर जे एकदम सरळ दिसत आहे आकृती मध्ये लुप 2 साठी आपण जर किरचॉफ व्होल्टेज लॉ लावला तर आपल्याला मिळेल 3i16i2 i3 5i00 लूप 3 साठी जर आपण पाहिलेत तर आपण KVL वापरून मेश इक्वेशन लिहू शकता 5i1 i210i35i00 आता खरतर ही डिपेंडंट सोर्स लूप असल्यामुळे केवळ इक्वेशनने सर्किट सोडवणे शक्य होणार नाही आपल्याला एक नोडल घ्यावे लागेल आणि KCL देखील वापरून करंट रिलेशनशिप्स काढावे लागतील त्यामुळे जर आपण नोड 0 ला KCL लावले तर i3i1 i04 i0 हे वरील वापरून आपल्याला 2 इक्वेशन्स मिळतील की जी i2 आणि i0 ने युक्त असतील त्यामुळे जर आपण हे सोडवले तर आपल्याला मिळेल i05217A आता i0 मिळवण्यासाठी की जे व्होल्टेज सोर्सचे कॉन्ट्रीब्युशन आहे या शक्यते मध्ये आपण काय कराल आपला 5 ओहम रेझीस्टन्स मधील करंट आहे i0 त्यामुळे आपल्या डिपेंडंट सोर्सची किंमत आता होईल 5i0 त्यामुळे आता जर आपण गेन लिहायला घेतली तर मेश 4 साठी मेश इक्वेशन असेल 6i4 i5 5i00 त्याच प्रमाणे लूप 5 साठी आपण मेश इक्वेशन अशाप्रकारे लिहाल i410i5 205i00 त्यामुळे i4 का कारण 1 ओहम मधून प्रवाहित होणारा करंट i5साठी आहे हा या या दिशेने आहे आणि i4 हा विरुद्ध दिशेने आहे त्यामुळे i4 असेल त्यामुळे एक ओपन रेजिस्टन्स 10i5 कारण या ठिकाणी एकूण 10 ओहम किमतीचे 3 रेझीस्टन्स आहेत 20 ह्या व्होल्टेज सोर्ससाठी आणि 5i0 ह्या डिपेंडंट व्होल्टेज सोर्ससाठी आता या ठिकाणी आपण पाहू शकता i5 i0 कारण i5 हा i0 च्या विरुद्ध दिशेने प्रवाहित होत आहे त्यामुळे i5 च्या ऐवजी आपण ह्या इक्वेशन्स मध्ये i0 असे लिहू शकतो त्यामुळे जेव्हा आपण i5ची किंमत लिहितो तेव्हा ही दोन इक्वेशन्स आपल्याला मिळतील आणि ती सोडवल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे मिळेल i0 6017A त्यामुळे शेवटी जेव्हा आपण हे विशिष्ट सर्किट घ्याल याचा अर्थ हे शेवटचे सर्किट आपल्याला समजेल की i0i0i0 आपण आता i0 आणि i0 यांच्या किमती मिळवल्या आहेत त्यांची फक्त बेरीज करा आपल्याला i0 ची शेवटची किंमत मिळेल जी आहे 0 त्यामुळे अशा प्रकारे हा सुपरपोझिशन थिअरम वापरून सर्किट व्हेरिएबल्स काढू शकता त्यामुळे या शक्यते मध्ये सर्किट व्हेरिएबल होता 5 ओहम रेझीस्टन्स मधून प्रवाहित होणारा करंट त्यामुळे सुपरपोझिशन थिअरम वापरून आपण प्रथम होल्टेज सोर्स काढला आणि त्यानंतर करंट सोर्स काढला आणि शेवटी 5 ओहम रेझीस्टन्स मधील प्रवाहित होणारा करंट काढला दोन्ही सोर्सेसच्या स्वतंत्रपणे त्यांची बेरीज केली गेली कारण हे सर्किट लिनिऍरिटी प्रॉपर्टीला अनुसरून असेल तर ह्या बरोबर आठवड्यातले आजचे आपले सेशन संपवूया पुढील सेशनमध्ये आपण आणखी काही थिअरम्स बद्दल बोलूया